नमस्कार या अभ्यासक्रमाच्या पहिल्या विभागात आपले स्वागत आहे मायक्रोवेव्ह इंटिग्रेटेड सर्किट आयआयटी मुंबईच्या इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग विभागाचे प्रोफेसर जयंता मुखर्जी मी तुमचा प्रशिक्षक आहे त्यामुळे या अभ्यासक्रमात आपण प्रामुख्याने मायक्रोवेव्ह इंजिनीअरिंगची चर्चा करणार आहोत तुम्हाला माहीत आहे की मायक्रोवेव्ह इंजिनीअरिंग हे इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंगमधील एक क्षेत्र आहे जिथे आपण विशिष्ट फ्रिक्वेन्सी रेंज असलेल्या सिग्नल्सशी व्यवहार करतो ही फ्रिक्वेन्सी रेंज साधारणपणे 1 गीगाहर्ट्झ ते 30 गीगाहर्ट्झ दरम्यान असते तथापि या वारंवारतेपेक्षा आणि त्यापेक्षा कमी दोन्ही 1 गीगाहर्ट्झपेक्षा कमी आणि 30 गीगाहर्ट्झच्या वर ही या अभ्यासक्रमात आपण ज्या तत्त्वांचा अभ्यास करतो ती तत्त्वे लागू केली जाऊ शकतात पण सहसा हे मायक्रोवेव्ह इंजिनीअरिंगची सीमा मानले जाते आता मायक्रोवेव्ह इंजिनीअरिंगचा मुख्य पैलू म्हणजे सिग्नलची तरंगलांबी जेव्हा आपल्याकडे 1 गीगाहर्ट्झ ते 30 गीगाहर्ट्झ दरम्यान सिग्नल असतात तेव्हा पोकळीद्वारे प्रचाराचा विचार केल्यास तरंगलांबी सेंटीमीटरमध्ये असते सुमारे ३० गिगाहर्ट्झ असलेल्या सिग्नल्ससाठी तरंगलांबी मिलीमीटरमध्ये बनते आणि पुन्हा अतिशय कमी फ्रिक्वेन्सी सिग्नल्ससाठी तरंगलांबी मीटरमध्ये जाते त्यामुळे मायक्रोवेव्ह इंजिनीअरिंग हे अशा प्रकारे आपण असे वर्गीकरण करू शकतो की ज्या फ्रिक्वेन्सीसाठी तरंगलांबी सेंटीमीटरमध्ये राहते मायक्रोवेव्ह इंजिनिअरिंगमध्ये मुळात 1 गीगाहर्ट्झ ते 30 गीगाहर्ट्झ दरम्यान असलेल्या संकेतांचा समावेश आहे आता ३० गिगाहर्ट्झच्या पलीकडे तरंगलांबी मिलीमीटरमध्ये आहे म्हणूनच त्याला मिलीमीटर वेव्ह रेंजरिजन म्हणतात आणि 1 गीगाहर्ट्झच्या खाली आपल्याकडे यूएचएफ आणि व्हीएचएफ रेंज आहेत त्यामुळे मायक्रोवेव्ह इंजिनीअरिंगची व्याख्या ज्या रेंजसाठी केली जाते ती रेंज आहे आता या फ्रिक्वेन्सीच्या श्रेणीत इतकं खास काय आहे जर आपण ते एका सोप्या उदाहरणाने घेऊ शकतो एका कॉपरप्लेटचा विचार करा जिथे सिग्नल लावला जातो आणि म्हणा की या प्लेटवर तयार होणारी व्होल्टेज किंवा करंट लहरी या पद्धतीने वेगवेगळी असतात आता काय होते समजा या प्लेटची रुंदी आणि लांबी ३० सेंटीमीटर बाय ३० सें मी आणि आम्हाला माहीत आहे की सामान्य केव्हीएल किर्चॉफचा व्होल्टेज KVL Kirchhoffs voltage law कायदा लावल्यास कमी वारंवारता सिग्नल किंवा डीसी वर मग जोपर्यंत संपूर्ण तांब्याची प्लेट चांगला कंडक्टर आहे तोपर्यंत संपूर्ण तांब्याच्या प्लेटमध्ये एकच व्होल्टेज असेल पण इथे तसे नाही कारण इथे सिग्नलची तरंगलांबी प्लेटच्या आयामांच्या तुलनेत आहे म्हणूनच प्रत्येक बिंदूला लहरींच्या रचनेनुसार वेगवेगळे व्होल्टेज असते तर तो एक मुद्दा आहे त्यामुळे कमी वारंवारता किंवा डीसी मध्ये नेटवर्क समस्या सोडवण्यासाठी वापरले जाणारे पारंपरिक केव्हीएल आणि केसीएल आता मायक्रोवेव्ह रेंजमध्ये येतात तेव्हा लागू ते होत नाहीत आता लाटांची वाहतूक होत असल्याने या वारंवारतेत आपल्याला सिग्नल्सच्या लाटे चा सामना करावा लागेल त्यामुळे आपल्याला माहीत असलेल्या नॉर्मल व्होल्टेज करंट नातेसंबंधांचा वापर करून कंडक्टरबरोबर ट्रान्समिशन होऊ शकते V I असे व्होल्टेज असेल तर असा करंट असला पाहिजे किंवा लाटांच्या प्रसाराच्या माध्यमातून वीज प्रसारणही होऊ शकते त्यामुळे जेव्हा आपल्याकडे लाटेचा प्रचार होतो मग आपल्याला लाट वाकतात हे लक्षात यावे लागेल तर तो एक परिणाम आहे मग वेग बदलतो लाट एका प्रसारमाध्यमातून दुस या माध्यमाकडे जाते तेव्हा लाटेचा वेग बदलतो आणि यामुळे सिग्नलच्या तरंग स्वरूपाचा एक पैलू आहे तर हे काही परिणाम आहेत आणि मी म्हटल्याप्रमाणे प्रचारात नेहमीच करंट आणि व्होल्टेज चे संबंध असण्याची गरज नसते त्यामुळे आपण सिंगल कंडक्टर वेव्हगाईड्सच्या माध्यमातून प्रचारही करू शकतो मला एवढेच म्हणायचे आहे की इलेक्ट्रिकल पॉवर ट्रान्समिशनचे पारंपरिक ज्ञान हे आहे की 2 बिंदू आणि शक्ती मध्ये विशिष्ट व्होल्टेज फरक असणे आवश्यक आहे आणि या बिंदूच्या दरम्यान करंट आणि व्होल्टेजच्या माध्यमातून आपण सांगू या पण मी मायक्रोवेव्ह फ्रिक्वेन्सीमध्ये म्हटल्याप्रमाणे तसे होण्याची गरज नाही त्यामुळे हे साधे लहरीवर आधारित प्रसारण असू शकते आणि लहरींवर आधारित प्रसारण होत असल्यामुळे आपल्याकडे 2 कंडक्टर किंवा करंट आणि व्होल्टेज उपस्थित असण्याची गरज नाही असे म्हणता येईल की आपल्याकडे आयताकृती लहरी मार्गदर्शक नावाचा एक विशिष्ट कंडक्टर आहे जिथे वीज घटना असेल तर मायक्रोवेव्ह पॉवर ही घटना असेल तर लाट या लहरी गाईड मधून प्रवास करते विशेष खास दुस या कंडक्टरची गरज नाही त्यामुळे मायक्रोवेव्ह पॉवर ट्रान्समिशनचा हा आणखी एक पैलू आहे की ते घडू शकते एकाच कंडक्टरचा वापर करून पॉवर ट्रान्समिशन होऊ शकते एकच कंडक्टर ट्रान्समिशन मग जर केसीएल आणि केव्हीएल मायक्रोवेव्ह इंजिनीअरिंगसाठी पूर्णपणे लागू नसतील तर काय लागू आहे त्यामुळे हे सोडवण्याचा कठोर मार्ग म्हणजे मॅक्सवेलच्या नियमांचा वापर करणे मी मॅक्सवेलच्या कायद्यांबद्दल सविस्तर माहिती देणार नाहीये तुम्ही ते कोणत्याही विद्युतचुंबकीय पाठ्यपुस्तकात शोधू शकता पण आम्ही जे समाविष्ट करू ते या मॅक्सवेलच्या नियमांचे उपाय आहेत तर मॅक्सवेलच्या नियमांचे उपाय तर मायक्रोवेव्ह इंजिनीअरिंगच्या सर्व समस्या सोडवण्यामागचे हे मूलभूत तत्त्व आहे की केसीएल आणि केव्हीएल लागू नसल्यामुळे आपण प्रत्येक प्रसंगी मॅक्सवेलचे कायदे थेट लागू करू शकतो आणि मॅक्सवेलचे नियम एका विशिष्ट तरंगगाईडला लागू केल्याने आपल्याला तीन प्रकारचे उपाय मिळतात पहिल्या ला टेम लहरी म्हणतात दुस याला टीई वेव्ह म्हणतात आणि तिसऱ्याला टीएम वेव्ह म्हणतात टेम लहरी या लहरी आहेत ज्यामध्ये प्रसाराच्या दिशेने विद्युत किंवा चुंबकीय क्षेत्राचा कोणताही घटक नाही समजा आपली प्रचाराची दिशा Z दिशेशी आहे आणि एक्स आणि वाय हा दुसरा निर्देशांक अक्ष आहे तर टेम लाटांमध्ये आपल्याकडे EZHZ 0 च्या बरोबरीचा आहे टीई लहरींमध्ये ज्याला ट्रान्सव्हर्स इलेक्ट्रिक लहरी असेही म्हणतात आपल्याकडे चुंबकीय क्षेत्राचा कोणताही घटक नाही सॉरी आपल्याकडे प्रचाराच्या दिशेने विद्युत क्षेत्राचा कोणताही घटक नाही पण घटक प्रचाराच्या दिशेने चुंबकीय क्षेत्र नॉनझिरो असेल आणि टीएम लहरी उलट आहेत म्हणजे प्रचाराच्या दिशेने चुंबकीय क्षेत्राचा कोणताही घटक असणार नाही तर प्रसाराच्या दिशेने विद्युत क्षेत्र नॉनझिरो असावे लागेल आता या तीन प्रकारच्या लहरींचे महत्त्व काय आहे आता टेम लहरींची पहिली गोष्ट आपल्याला टेम लहरींबद्दल नोंद घ्यावी लागेल ती म्हणजे ते फक्त 2 कंडक्टर वेव्हगाईड्ससाठी लागू आहेत फक्त 2 कंडक्टर वेव्हगाईड्ससाठी आणि टेम लाटांसाठी एकच उपाय सोल्यूशन आहे म्हणजे माध्यमाच्या माध्यमातून प्रचार करू शकणारी एकही टेम लाट आपल्याकडे असू शकत नाही टीई आणि टीएम साठी आपण अनेक सोल्यूशन असू शकतात अनेक उपाय म्हणजे एकाच माध्यमातून एकापेक्षा अधिक टीई किंवा टीएम वेव्ह जाऊ शकतात टीई किंवा टीएम लहरींची इतर वैशिष्ट्ये म्हणजे त्यांना कट ऑफ फ्रिक्वेन्सी कट ऑफ फ्रिक्वेन्सी म्हणजे ज्या फ्रिक्वेन्सी खाली टीई किंवा टीएम प्रसारित करू शकत नाही आणि मोड किंवा सोल्यूशन टीई किंवा टीएम लहरींचे सोल्यूशन सर्वात कमी कट ऑफ फ्रिक्वेन्सी ज्याला प्रभावी मोड म्हणतात ती व्याख्या आहे सर्वात कमी कट ऑफ फ्रिक्वेन्सी असलेल्या मोडला प्रभावी मोड म्हणतात विविध मायक्रोवेव्ह उपकरणांचे कार्य समजून घेण्यासाठी आपण पुढे कसे जाऊ शकतो याची ही एक प्रकारची मूलभूत तत्त्वे आहेत आता या रेषेत परत येतोय तर एफसी ही कट ऑफ फ्रिक्वेन्सी आहे आता आपण एक उदाहरण घेऊया आपण ज्याला सिलिंड्रिकल वेव्हगाईड म्हणतो ते आपल्याकडे आहे असं म्हणा म्हणून आपण समांतर प्लेट वेव्हगाईड म्हणून ज्याला समांतर प्लेट वेव्हगाईड म्हणतो त्यापासून सुरुवात करू या कोणतेही समांतर प्लेट वेव्हगाईड हे एक वेव्हगाईड आहे जिथे आपल्याकडे धातूंचे अनंत थर अंतर d ने अलग केलेले आहेत आता या समांतर प्लेट वेव्हगाईड साठी विद्युत आणि चुंबकीय क्षेत्र सोल्युशन असे दिले जातात टेम मोड साठी हे माझे सोल्युशन आहेत हे अर्थातच मॅक्सवेलच्या समीकरणांवरून मिळाले आहे जिथे इटा आंतरिक अडथळा आहे आणि Vo हा प्लेट्समधील व्होल्टेज आहे आणि के सतत प्रचार चालू K the propagation constant असतो टीएम वेव्ह सोल्युशन शोधण्यासाठी आपण पुन्हा मॅक्सवेलच्या कायद्यांचे पालन केले तर टीएम सोल्युशन्स असे दिले जातात

त्यामुळे टीएम लाटेवर हाच सोल्युशन आहे आता आपण पाहू शकतो की या सायनुसॉइडल शब्दाच्या आत दिसणाऱ्या या सततच्या एन n मुळे ईझेड चे अनेक सोल्युशन आहेत एन च्या विविध मूल्यांसाठी आपण ईझेड चे विविध सोल्युशन करू शकतो आणि आता सर्वात कमी कट ऑफ फ्रिक्वेन्सी असलेल्या पद्धतीला प्रभावी मोड म्हटले जाईल त्यामुळे आपल्याकडे TE1 TM 2 TM0 TE0 TM1 इत्यादी मोड्स असतील तुम्ही टीएम किंवा टीई सोल्युशन घेत आहात की नाही यावर आणि एनचे मूल्य यावर अवलंबून हे विविध पद्धती आहेत त्यामुळे टीएम मोडसाठी आमच्याकडे हे सोल्युशन होते त्याचप्रमाणे टीई मोडवरही तोडगा निघेल आता मी म्हटल्या प्रमाणे प्रत्येक वेव्हगाईडसाठी एक विशिष्ट कट ऑफ फ्रिक्वेन्सी आहे आणि जर आपण हा बीटा आणि ओमेगा यांच्यात नाते निर्माण केले तर त्यामुळे समांतर प्लेट वेव्हगाईड साठीही आम्ही पाहिले की बीटा के स्क्वेअर केसी स्क्वेअर आणि मग के 2pi अपॉन लांबडा व्होल स्क्वेर म्हणून दिले जाते केसी npi अपॉन d द्वारे दिले जाते आणि आपल्याला माहीत आहे की लॅम्ब्डा वर 2pi ओमेगाच्या तुलनेत उलट आहे तर या नात्याचा वापर करून जर आपण ओमेगा विरुद्ध बीटा यांच्यामध्ये कर्व प्लॉट केला तर आपल्याला जे मिळतं ते असं असतं आता ही रेषा आहे जेव्हा ओमेगा थेट बीटाशी संबंधित आहे टेम लाटेच्या बाबतीत टेम लाटेसाठी आम्ही के किंवा बीटा एप्सिलॉन टाइम्स ओमेगा स्क्वेअर रूट इतके असल्याचे पाहिले मग टेम लाटेसाठी बीटा आणि ओमेगा यांच्यातील संबंध ही एक सरळ रेषा आहे पण या टीई आणि टीएम वेव्हसाठी टीएम मोड्ससाठी आम्ही पाहिलं की हे नातं अशा प्रकारच्या ओळीने दिलं जातं आता हा बीटा काय आहे आम्ही पाहिलेला बीटा हा एक प्रकारचा 2 pi अपॉन लांबडा g आहे जिथे लॅम्ब्डा जी ही स्पष्ट तरंगलांबी आहे त्यामुळे लॅम्ब्डा ही इनपुट सिग्नलची तरंगलांबी तरंगलांबी ची प्रत्यक्ष इनपुट असली तरी लॅम्ब्डा जी ही प्रसारमाध्यमे किंवा डिव्हाइसच्या आत स्पष्ट तरंगलांबी आहे आता बीटा आणि ओमेगा बीटा आणि लॅम्ब्डा यांच्यामध्ये नुकतंच दाखवण्यात आलेल्या या नात्यांमधला हा प्रकार आपण ओमेगाच्या प्रमाणात असल्यामुळे आपण हे समीकरण लिहू शकतो

त्यामुळे आपल्याला मिळालेल्या या वळणाला विसर्जन वळण असे म्हणतात त्याला dispersion curve असे म्हणतात कारण विसर्जन झाले नसते ही वक्र रेषा अशी सरळ रेषा होती म्हणजे सर्व फ्रिक्वेन्सी एकाच वेगाने प्रवास करत असतील पण वक्र रेषा त असलेल्या या वळणामुळे आपल्याला माहीत आहे की काही विशिष्ट वारंवारता निषिद्ध आहेत त्यामुळे याला विद्युतचुंबकीय बँडगॅप म्हणतात जे निषिद्ध वारंवारता आणि टप्प्याचा वेग किंवा लहरींचा सतत टप्पा रेषेचा उतार कॉडल उतारा सारखा असतो रेषेच्या कोणत्याही बिंदूशी उगमाच्या जोडणारा असतो त्यामुळे त्या रेषेचा उतार म्हणजे टप्प्याचा वेग आणि टॅंजेंटल वेग टंजेंटचा उतार phase velocity and the tangential velocity slope of the tangent कोणत्याही बिंदूपर्यंत टांजेंटचा उतार तुम्ही ज्याला समूह वेग म्हणता ते देतो आता समूह वेग हा एनवलप चा वेग किंवा तुमच्याकडे अँप्लिटयूड मॉड्युलेटेड सिग्नल असेल तर अँप्लिटयूड मॉड्युलेटेड सिग्नलचा संपूर्ण एनवलप ज्या वेगाने प्रवास करतो ज्याला समूह वेग असे म्हणतात तर टप्प्याचा वेग हा स्पष्ट वेग आहे ज्याबरोबर एकाच फ्रिक्वेन्सीचा सतत टप्पा प्रवास करतो त्यामुळे इथे परत येताना जर समूहाचा वेग स्थिर असेल तर फ्रिक्वेन्सीमध्ये कोणतीही विकृती किंवा विद्रुपीकरण होणार नाही समूहाचा वेग स्थिर नसल्यामुळे आणि या वळणावर जाताना सतत बदलत राहत असल्यामुळे सिग्नलमध्ये विखुरणे किंवा विकृती म्हणून नाव विसर्जन आकृती तर ही काही मूलभूत तत्त्वे आहेत विविध प्रकारचे सोल्यूशन्स आणि मोड्स चे प्रकार जे मायक्रोवेव्ह डिव्हाइसेसमध्ये आहेत आपण एका सर्क्युट दृष्टिकोनातून पाहू या आता जेव्हा मी असे म्हणालो की केव्हाही सिग्नलची तरंगलांबी सर्किटच्या आयामांशी तुलना केली जाते तुमच्याकडे या मायक्रोवेव्ह वितरित रेषा आहेत ज्याला तुम्ही वितरित लाईन इफेक्ट म्हणता याचा अर्थ असा की आपण त्या ओळीचा विचार करू शकत नाही किंवा सांगू शकत नाही की जर आपण आपल्या आयताकृती प्लेटमध्ये परत गेलो तर तुम्ही या प्लेटला एकच कंडक्टर किंवा गुंजलेला घटक समजू शकत नाही सर्किटच्या आयामांच्या तुलनेत तरंगलांबी खूप मोठी आहे पण जेव्हा सर्किटचा आयाम सिग्नलच्या तरंगलांबी शी तुलना करतो तेव्हा आपण प्रत्येक गोष्टीचा अंदाज घेऊ शकत नाही लाट प्रवास करताना प्रत्येक टप्प्यावर होणाऱ्या अडथळ्याचा आपण विचार केला पाहिजे म्हणूनच हे वितरित लाईन इफेक्ट्स हे मायक्रोवेव्ह इंजिनीअरिंगचे प्रमुख वैशिष्ट्य आहे आणि या कमी तरंगलांबी मुळे हे घडते तर मायक्रोवेव्ह इंजिनीअरिंगच्या 2 प्रमुख गोष्टी एक म्हणजे ज्या लाटेसाठी आपण आधीच सोल्यूशन्स मिळवल आहे आणि दुसरा म्हणजे वितरित परिणाम त्यामुळे लाटेच्या निसर्गा साठी आपण यावर सोल्यूशन्स आधीच पाहिला आहे वितरित परिणाम असलेल्या सर्किटचा आपण कसा सामना करू शकतो ते पाहू या त्यामुळे वितरित प्रभावाचा सामना करण्यासाठी आपण एक लांब लचक पारेषण रेषा विचारात घेऊ या ज्यात एल आणि सी आहे इंडक्टेंस सीरीज इंडक्टेंस अंड सेंट कपेसिटेंस पर यूनिट लेंथ inductance series inductance and shunt capacitances per unit length याचा अर्थ असा आहे की या रेषेच्या लांबीवर छोटे छोटे कपेसिटेंस आहेत आणि या रेषेच्या लांबीवर छोट्या छोट्या कपेसिटेंस आहेत आणि समस्या म्हणजे जेव्हा आपल्याकडे इतकी छोटी कपेसिटेंस असते तेव्हा त्यावर सोल्यूशन्स शोधणे आणि मालिका प्रवेश अस्तित्वात असतो मी म्हटल्या प्रमाणे एकाही अडथळ्यामुळे तुम्ही याचा अंदाज करू शकत नाही कारण हे शक्य नसलेले अनंत लांब शिडीचे जाळे सोडवण्यासारखे असेल त्याऐवजी जर आपण एक अतिशय छोटा फरक घटक डीझेड घेतला आणि त्याचे प्रतिनिधित्व केले तर त्यामुळे हा एक अतिशय छोटा घटक आहे जो सीरीज इंडक्टेंस आणि शिंट कपेसिटेंस अशा प्रकारे दिला जातो त्यामुळे आता जर आपण किर्चॉफचा करेंट कायदा Kirchoff's current law लागू केला तर हा अतिशय छोटा घटक आहे जो पुढे विभागला जाऊ शकत नाही जर आपण किर्चॉफचे करेंट आणि व्होल्टेज चे कायदे लागू केले तर आपल्याला अशी समीकरणे मिळतात तर केव्हीएल वापरून हे पहिले समीकरण आहे आणि केसीएलचा वापर करून आपल्याला हे समीकरण म्हणून मिळतं तर इथे झेड आणि वाय हे प्रति युनिट लांबीचे अडथळे आणि प्रवेश आहेत लॉसलेस लाईनसाठी झेडचे रूपांतर ओमेगा एल मध्ये केले जाईल आणि वाय चे रूपांतर ओमेगा सी मध्ये केले जाईल त्यामुळे आता जर आपण ही तीन समीकरणे सोल्व केले आपल्याला मिळणारा उपाय हे दोन प्रश्न एकाच वेळी सोडवण्याचे समीकरण आपल्याला मिळणारा प्रारंभिक प्रश्न हा असाच काहीतरी आहे त्यामुळे हा डीझेड तिथे नाहीये जर तुम्ही या स्क्रिबल मार्काकडे दुर्लक्ष करू शकत असाल तर हे एक समान समीकरण आहे हा एक समान प्रश्न आहे यावर उपाय या 2 पैकी कोणतेही homogeneity questions उपाय देतील किंवा दोन्ही डीझेड आणि आयझेड या दोन्ही उपाय देतील आणि उपाय तसे दिले जातात तर हाच उपाय आहे पहिली गोष्ट लक्षात घेतो की व्होल्टेज झेडच्या काठावर आहे इथे झेड आमची ट्रान्समिशन लाईन आहे मग सुरुवातीला आपल्याकडे Z0 आहे आणि शेवटी आमच्याकडे ZL आहे आणि या ट्रान्समिशन लाईनवर कोणत्याही क्षणी व्होल्टेज असलेल्या व्हीझेडला 2 लहरींची बेरीज 2 विस्तृत संज्ञा दिल्या जातात तर या लाटांसारख्या आहेत आणि करेंट आयझेड 2 लाटांच्या फरकाइतकाच आहे आणि Z0 कॉन्स्टंट आहे तो कॉन्स्टंट तोट्यात असलेल्या रेषेसाठी स्थिर आहे पण एका लॉसी रेषेसाठी हे समीकरण आहे तर या 2 नव्या संज्ञा आहेत ज्या Z0 आणि गॅमा आहेत गॅमाला सतत प्रचार निरंतर म्हणतात आणि Z0 ला वैशिष्ट्यपूर्ण अडथळा असे म्हणतात त्यामुळे गॅमा आणि Z0 या दोन संज्ञा ट्रान्समिशन लाईनचे पूर्णपणे वैशिष्ट्य आहे हे आपण पाहू आता काही खास केसेस शक्य आहेत उदाहरणार्थ लॉसलेस ओळींसाठी Z0 फक्त C वर एल चे गुणोत्तर म्हणून दिले जाईल आणि ती सतत स्थिर राहील वारंवारता कोणतीही असली तरी आणि तोट्यात असलेल्या रेषेसाठी त्याची किंमत अशी दिली जाईल त्यामुळे हा उपाय पुन्हा एकदा विखुरलेला नाही असे आपल्याला दिसते कारण गॅमा थेट ओमेगाच्या प्रमाणात आहे एक मजेशीर नातेसंबंध म्हणजे प्रसारित केलेली एकूण गुंतागुंतीची शक्ती मी नुकत्याच दाखवलेल्या समीकरणांवरून प्रसारित झालेली गुंतागुंतीची शक्ती मोजता येते हा शब्द प्रसारित झालेली खरी शक्ती आहे किंवा सर्किटमध्ये होणारे नुकसान आहे आणि ही संज्ञा काल्पनिक शक्ती किंवा साठवलेली शक्ती आहे त्यामुळे मायक्रोवेव्ह इंजिनीअरिंग आणि मायक्रोवेव्ह उपकरणे असताना येणाऱ्या समस्या कशा हाताळता याच्या काही मूलभूत संकल्पना होत्या तर मायक्रोवेव्ह इंजिनीअरिंगची 2 प्रमुख वैशिष्ट्ये आहेत एक म्हणजे आमच्याकडे उपाय होते TE TM आणि TEM लहरींसारखे विविध तरंग सोल्यूशन्स होते आणि दुसरे म्हणजे आम्हाला ट्रान्समिशन लाईन समीकरणे सोडवावी लागली ट्रान्समिशन लाईनची समीकरणे सोडवल्यावर आमच्या लक्षात आले की आपल्याकडे प्रचारस्थिर वैशिष्ट्यपूर्ण अडथळा propagation constant characteristic impedance यांसारख्या काही नव्या संज्ञा होत्या मग या कॉनक्रेंस व्होल्टेजमध्ये 2 स्वतंत्र अटी होत्या जसे V आणि V V ला सामान्यतः घटना लहरी म्हणून संबोधले जाते आणि V परावर्तित लाट म्हणून आता मायक्रोवेव्ह इंजिनीअरिंग म्हणजे आपण या घटनेत कशा प्रकारे फेरफार करतो आणि लाटांचे प्रतिबिंब कसे उमटवतो यावर आहे पुढील विभागात आपण मायक्रोवेव्ह इंजिनीअरिंगशी संबंधित काहीतरी निकषांवर अधिक चर्चा करणार आहोत